चला आता संपदा या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात संपदा ही नियमांतर्गत येत असते जेव्हा आपण बौद्धिक संपदा असे म्हणतो तेव्हा बौद्धिक संपदा निर्माण करण्याच्या नियमांचा विचार आपल्या मनात येतो मालमत्ताही सार्वजनिक असू शकते किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते मालमत्तेचे हे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते सार्वजनिक मालमत्तेवर सर्व जनतेचा अधिकार असतो वैयक्तिक मालमत्ता ही अशी मालमत्ता असते त्यावर फक्त एखाद्या व्यक्तीचा हक्क असतो मालमत्ताही संकल्पना समजुन घेण्यासाठी आपल्याला जमीन किंवा स्थावर मालमत्ता चे उदाहरण घेणे गरजेचे आहे स्थावर मालमत्ता ही वेळ आणि ठीकाण या स्वरूपात अस्तित्त्वात असते तुम्ही कुठल्या ही ठिकाणी जाउन जमिनी कडे पाहू शकता किंवा तिचे परीक्षण करू शकतात त्याच बरोबर तूम्हाला त्या जमीनीच्या सीमा रेषांची सुद्धा जाणीव होते तुम्हाला त्या जमीनीच्या मर्यादांची कल्पना येते जमीन कोणती तीच्या सीमारेषा कोणत्या शेजारच्या जमीनीच्या सीमारेषा कोणत्या जमिनी कडे जाणाऱ्या पायवाटा कोणत्या यासर्व गोष्टी मूर्त स्वरुपात तुम्ही पाहू शकतात मालमत्ता विशेष करून वैयक्तिक मालमत्ता ही अशी मालमत्ता आहे जी इतर मालमत्तेत पेक्षा वेगळी असते दोन भिन्न मालमत्तेतील फरक दाखविता येतो वैयक्तीक मालमत्तेतील फरक हा त्या मालमत्तेमध्ये असणाऱ्या मर्यादा वरून दाखवता येतो जागा किंवा जमीनीच्या बाबतीत आपण मर्यादेला सीमारेषा असे म्हणतो 'सीमारेषा'आहे त्या विशिष्ट जागेवर जाऊन निश्चित केल्या जाऊ शकतात त्यांचे मोजमाप केले जावू शकते त्यांचे परीक्षण केले जाऊ शकते सीमारेषा सुरक्षित असतील तर विशिष्ट अशा जागेची मर्यादा स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे जमिनीचे मोजमाप केले जाऊ शकते संख्येत जमिनीचा आकार नमुद केला जाउ शकतो आपण जमीनीचा विस्तार व्यवस्थितरीत्या मांडू शकतो जमीनीच्या शीर्षकाखाली जमिन कागद पत्रांवर नमुद केली जाते यास आपण 'विक्री खत' असे म्हणतो ज्या द्वारे जमिन ही एका मालकांकडून दुसऱ्या मालका कडे हस्तांतरीत केली जाते विक्री खत मध्ये विशेष करून त्याच शेवटच्या भागात एक शेड्युल भाग असतो शेड्युल भाग मध्ये त्या जमिनीचे वर्णन दिले असते त्याचबरोबर त्याच्या सीमारेषा देखील स्पष्ट केलेल्या असतात जसं मी जमिनी च्या बाबतीत बोललोजमिनी च्या कागदपत्रां कडे पाहून तूम्ही जमीनीच्या बाबतीत सर्व गोष्टी जाणून घेऊ शकतात जसे जमीनीच्या सीमारेषा जमिनीने शीर्षक जमीनीच्या बाबतीत तूम्ही दोन पद्धतीने माहिती घेऊ शकतात एक तुम्ही स्वतः त्या जमिनीत पर्यंत जाऊन जमिनी विषयीची सर्व माहिती प्राप्त करू शकता किंवा जमिनीचे विक्री खत पाहून तुम्हाला जमिनी विषयी सर्व माहिती मिळू शकते बौद्धिक संपदा स्थावर मालमत्ते सारखी वेळ आणि ठिकाणत अस्तित्वात नसते जसे मी म्हटलो की बौद्धिक संपदा ही बुद्धिने निर्माण केलेल्या गोष्टी असतात जसे एखादा शोध एखादी कल्पना किंवा कल्पनेचे प्रकटीकरण आपण एखाद्या स्थावर मालमत्तेची मर्यादा स्पष्ट करू शकतो एखादा व्यक्ती एखाद्या शोधाचा उपयोग अंतर्गत ज्वलनशील इंजिन मध्ये सुधारणा करण्यासाठी करू शकतो त्याने केलेल्या बद्लाला संशोधन असे म्हटले जाऊ शकते सुधारित झालेला बदल हा इंजिनच्या आत असतो सुधारीत बदल इंजिन च्या आतील कुठल्या भागात झालेला आहे किंवा कुठल्या भागातील बदलामुळे इंजिन जास्त सक्षम झाले आहे हे बाहेरुन पाहून कुठल्याही व्यक्तीला सांगणे अशक्य असते जोपर्यत झालेला बदल लेखी स्वरुपात स्पष्ट केला जात नाही तो पर्यंत इंजिन मध्ये झालेला सुधारीत बदल समजून घेणे खूप कठिण असते तसेच त्या साठी एक तर त्या इंजिनचे परीक्षण करावे लागेल किंवा त्याला बाहेर काढावे लागेल जर असे केले नाही तर इंजिन मधील सुधारित झालेला बदल समजुन घेणे फार कठीण असते शोध कर्त्याने इंजिन च्या अंतर्गत ज्वलनात सुधारित बदल केलेला आहे जोपर्यंत शोध कर्ता स्वतः त्याचे योगदान जगाला सांगत नाही तो पर्यंत त्याने केलेल्या बदलला समजून घेणे लोकांना कठीण असते पेटंट कायद्यात प्रत्येक शोध लेखी स्वरूपात स्पष्ट करणे गरजेचे असते ज्याला आपण पेटंट तपशील असे म्हणतो त्या भागात शोधाचे म्हणजेच अविष्काराचे वर्णन केलेले असते तपशील हे प्रमाणित असते म्हणजे त्यात सुद्धा संपदेचे पूर्ण वर्णन केले असते व शेवटी हक्क दर्शवलेला असतो जेव्हा आपण पेटंट राईट शोधावरचा हक्क बद्दल बोलतो तेव्हा हक्क हा बौद्धिक संपदेच्या सीमारेषा निश्चित करतो पेटंट तपशिलाच्या च्या शेवटी तो भाग असतो त्यास दावा असे म्हटले जाते एकापेक्षा जास्त दावे किंवा एकच दावा असू शकतो जेव्हा हे कागदपत्रे वाचली जातात तेव्हा आपल्याला त्या संपदेतील सीमा तसेच मर्यादा लक्षात येतात मालमत्ता या शब्दावरून आपण असा अर्थ घेतो की अशी वस्तू की ज्यावर मालकी असते किंवा ती हस्तांतरित करता येऊ शकते आपल्याला मालमत्ते वरून असे लक्षात येते की ज्या गोष्टीला सीमा असतात ज्या सीमा मुळे आपल्याला एक मालमत्ता दुसऱ्या मालमत्ते पासून वेगळी करता येते लेखणीचे उदाहरण घ्या लेखणीला वेळेच्या आणि ठिकाणाच्या सीमा असतात लेखणीवर लोकांची मालकी असते लेखणीच्या मालकी हक्काबाबत कुठल्याही प्रकारचा वाद नसतो एका परिस्थितीची कल्पना करा तुमच्यात आणि तुमच्या मित्रा मध्ये लेखणीच्या मालकी बाबत भांडण आहे भांडण तुम्ही कसे सोडवला तुमचा मित्र थोडा चाणाक्ष असेल तर तो लेखणी उघडेल आणि तुम्हाला सांगेल की त्याने त्या लेखणीवर त्याचे नाव लिहिलेले होते ते लिहिलेले नाव तो तुम्हाला दाखवेल आणि लेखणी वर आपला हक्क सांगेल अशा प्रकारे गुप्त पद्धतीने केलेल्या खुणेवरून लेखणी वर अधिकार दाखवता येऊ शकतो याउलट लेखणीवर हक्क सांगण्याचा दुसरा मार्ग हा की तुम्ही तुमच्या मित्राला हे सांगू शकतात की 'ही लेखणी मी फार दिवसापासून वापरत आहे म्हणूनच ही माझी लेखणी आहे' अशाप्रकारे लेखणी वर हक्क सांगणे कठीण आहे आता तुमच्या मित्राला लेखणीवर खरोखर हक्क सांगायचा आहे म्हणून तो लेखनी खरेदीची पावती दाखवेल ती लेखणी त्याची आहे कारण त्याने ती खरेदी केली आहे आणि हे खरेदीच्या पावती वरून स्पष्ट होईल तुम्हाला थोडी माघारी घ्यावी लागेल तुम्हाला असे वाटेल की तुमच्या पेक्षा त्याचा हक्क जास्त आहे परंतु तुम्ही असे सांगून त्याचा हक्क पुढे ढकलू शकतात की खरेदीची पावती तयार केलेली आहे किंवा खोटी आहे किंवा दाखवलेली पावती ही त्या लेखणीची नाही हा सर्व वाद लेखणीच्या मालकी बाबतचा आहे आता शेवटी अशी कल्पना करा की त्या लेखणीच्या मालकीबाबत तुम्ही तुमच्या मित्राला समजाऊ शकलात तर ती लेखणी तुमच्या मालकीची असते त्या लेखणीवर तुमचा पुर्ण हक्क असतो कुठल्याही मालमत्तेच्या बाबतीत वाद हा अशाप्रकारे सोडवला जात असतो तुम्ही ती वस्तू खूप वर्षांपासून वापरत आहात असे तुम्ही दाखवू शकतात किंवा त्या वस्तूवर अधिकार सांगण्यासाठी त्या वस्तू खरेदीची पावती तुम्ही दाखवू शकतात किंवा तुम्हाला ती वस्तु कशी मिळाली ह्याचे पुरावे देऊ शकतात किंवा तुम्हाला ती वस्तू भेट म्हणून मिळालेली आहे हे असे सिद्ध करू शकतात एखाद्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी त्या मालमत्ता संदर्भातले पुरावे तूम्हाला सादर करावे लागतात बौद्धिक संपदा ही सहज स्पष्ट करता येत नाही तसेच बौद्धिक संपदा ही वेळ आणि ठिकाणाच्या स्वरुपात स्पष्ट रित्या व्यक्त होत नसते म्हणुन बौद्धीक संपदेच्या बाबतीत असलेला वाद सोडवणे कठीण असते म्हणुन जेंव्हा आपण पेटंटच्या बाबतीत बोलतो तेव्हा कुठल्याही आविष्काराच्या बाबतीत लेखी स्वरुपात स्पष्टीकरण असणे गरजेचे असते त्यामुळे पूर्वी झालेल्या सर्व आविष्कारांपेक्षा हा अविष्कार फार वेगळा आहे असे दाखवणे सहज सोपे जाते हा नवा आविष्कार पूर्वीच्या आविष्कारांपेक्षा थोडा वेगळा आहे असे दर्शवून शोध कर्त्याचे योगदान स्पष्ट केले जाते या सर्व गोष्टी तपशिलात नमूद केलेल्या असतात शोधकर्त्याने त्याचा अविष्कार अगोदरच्या सर्व आविष्कारांपेक्षा वेगळा आहे हे स्पष्टीकरण दिले की तो बौद्धिक संपदेवर अधिकार सांगत असतो त्याचा हक्क तपशिलाच्या शेवटच्या भागात 'हक्क' म्हणून नमूद केलेला असतो हक्क त्या गोष्टींच्या बाबतीत असतो ज्या गोष्टींच्या बाबतीत सुरक्षा प्रदान केलेली असते पेटंट मधून येणारी सुरक्षा ही फक्त दावा या सदरा खाली मांडलेल्या गोष्टींच्या बाबतीत असते पेटंट मध्ये वर्णन केलेल्या गोष्टींच्या बाबतीत सुरक्षा प्राप्त होत नाही बौद्धिक संपदेचे अस्तित्व पेटंट वरुन सिद्ध होत असते जर तो अविष्कार असेल तर आपण पेटंट तपशील पाहून त्याचे अस्तित्त्व समजुन घेऊ शकतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बौद्धिक संपदेचे हक्क प्राप्त करणे हे फार सोपे आहे फक्त अविष्कार बाबतीत सविस्तर लिखाण केले म्हणजे झाले असे नाही सर्व लेखी स्पष्टीकरण द्यावे लागते त्यानंतर छाननी कार्यालयाकडून निरीक्षण केले जाते भारतात हे काम भारतीय पेटंट कार्यालया द्वारे केले जाते तुम्ही सादर केलेले कागद पत्र हे योग्य निघाले तर तुम्हाला तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रां च्या आधारावर पेटंटसाठी मान्यता दिली जाते या मान्यते द्वारे तुमचा त्या अविष्कारावर हक्क असतो आणि एका विशिष्ट कालावधी साठी त्या संपदेवर तूम्हाला सुरक्षा सुद्धा प्रदान होते त्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागते